तर जर आपण आमच्या शेवटल्या व्याख्यानात आठवत असाल तर आम्ही टाईम ड्रिव्हन प्लेसमेंटच्या समस्यांविषयी बोलत होतो काही अल्गोरिदम आणि तेथे वापरल्या जाणार्या काही तंत्रांबद्दल म्हणून आम्ही आज आमच्या चर्चेसह सुरू ठेवतो तर आज आम्ही टाईमेवर ड्रिव्हन मार्गांवर काही चर्चा करुन प्रारंभ करतो म्हणूनच मूलभूत कल्पना खालीलप्रमाणे आहे पहा जेव्हा आम्ही टाईमेवर ड्रिव्हन प्लेसमेंटबद्दल बोललो तेव्हा आमचे उद्दीष्ट हे होते की ब्लॉक्स कसे लावायचे ज्यामुळे काही काळातील अडचणी टीकासंबंधी दोषांच्या बाबतीत कशा प्रकारे पूर्ण केल्या जाऊ शकतात आणि आता आम्ही मार्ग सांगत आहोत आम्ही वैयक्तिक नेटबद्दल बोलत आहोत विशेषत तेथे मल्टी पिन नेट असतील नेट सर्वसाधारणपणे 2 पेक्षा जास्त बिंदूंना जोडले जाईल तर मग ते नेट मेटल लेयरवर कसे लावायचे जेणेकरून काही डिलेज आणि काही इतर आवश्यकता किंवा अडचणी पूर्ण किंवा समाधानी असतील तर आपण यात पाहूया म्हणून येथे मी आधीच्या प्रेरणा बद्दल बोललो आहे म्हणून आम्ही नमूद करतो की आजच्या VLSI चिप्समध्ये इंटरकनेक्ट्स सिग्नलच्या संपूर्ण डिलेज मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात कारण आपण पाहिलेल्या 2 गोष्टी कारण वैशिष्ट्यांचे आकारमान कमी होत असल्याने ट्रान्झिस्टर होत आहेत लहान गेट्स देखील लहान होत आहेत त्यांची स्विचिंग गती वाढत आहे त्यामुळे गेट्स वेगवान होत आहेत परंतु जर आपणास परस्पर जोडणार्या वायर्स बद्दल वाटत असेल तर ते अधिक थिनर होत आहेत थिनर म्हणजे प्रति युनिट लेंग्थसचा त्यांचा प्रतिकार वाढत आहे आणि त्याचबरोबर वायर्सच्या जोड्या जो समांतर चालू आहे ते आता बरेच जवळजवळ चालत आहेत म्हणून त्यांच्यामध्ये आणखी कॅपेसिटिव प्रभाव आहेत काही क्रॉस टॉक आणि इतर समस्या आहेत म्हणून हे मुद्दे चित्रात येत आहेत ज्यामुळे आज इंटरकनेक्शन अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे म्हणजे वैयक्तिक गेट्सच्या डिलेज तुलनेत एकूण डिलेज ठरविण्याकरिता फाईन तर येथे जेव्हा आपण टाईमेवर ड्रिव्हन मार्गनिर्देशाबद्दल बोलता तेव्हा आम्ही संभाव्यत 2 उद्दीष्ट कार्ये किंवा उद्दीष्ट निकषांबद्दल बोलत असतो म्हणून आम्ही त्यापैकी एक किंवा दोन्ही कमी करण्याचा प्रयत्न करू जास्तीतजास्त डिलेज तसेच सिंक म्हणजे सिंक म्हणजे काय सिंक हे असे काहीतरी आहे माझ्याकडे नेट आहे असे म्हणू या चला या प्रमाणे नेट विचार करूया एक मुद्दा आहे ज्यास इतर अनेक मुद्द्यांसह जोडणे आवश्यक आहे म्हणून त्यांना कनेक्ट करण्याचे बरेच मार्ग आहेत मी एक संभाव्य जोडणी दर्शवित आहे म्हणून यापैकी एक बिंदू आपण स्त्रोत म्हणून संदर्भित करतो आणि इतर बिंदू ज्यास स्त्रोत कनेक्ट करणे आवश्यक आहे त्याला सिंक म्हणतात आता जेव्हा आपण जास्तीत जास्त विहिर होण्याच्या डिलेजबद्दल बोलत आहोत तर आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते असे आहे या स्त्रोतापासून सिंक पर्यंत डिलेज काय आहेत म्हणून सर्वसाधारणपणे डिलेज भिन्न असू शकतात कारण पथ भिन्न आहेत त्यांची लेंग्थस भिन्न असेल आणि इतर पॅरासिटिक प्रभाव देखील भिन्न असतील म्हणून आम्ही जास्तीत जास्त विहिर डिलेज करू इच्छितो याचा अर्थ असा की हे इंटरनेटवर्क ट्री आपण जे रेखाटत आहोत हे काही प्रमाणात संतुलित केले पाहिजे जेणेकरून स्त्रोतापासून सिंकपर्यंतचे अंतर किंवा एकूण डिलेज इतके भिन्न नसले तरी ते संतुलित असले पाहिजे आणि जास्तीत जास्त विहिर डिलेज शक्य तितक्या कमीतकमी कमी केला पाहिजे हे अर्थातच निकषांपैकी एक आहे आणि दुसरा मापदंड आपण पाहू शकता की एकूण वायर लेंग्थस म्हणजे माझा इंटरकनेक्शन असा असावा की वायरची एकूण लेंग्थस कमीतकमी असावी पारंपारिक मार्गांविषयी बोललो तेव्हा आता आपणास पूर्वीचे दिसेल तेथे वायरची लेंग्थस कमी करणे हा आमचा मुख्य निकष होता म्हणून आपण ज्या काही गोष्टींबद्दल बोलत आहोत तिथे आम्ही प्रामुख्याने बोलत होतो की मॅनहॅटन चे दोन अंतर स्टीनर ट्रीाची किंमत आणि इतके पुढे किती अंतर होते परंतु येथे वायरच्या एकूण लेंग्थस व्यतिरिक्त आम्ही स्त्रोतापासून काही सिंकपर्यंत सर्वात वाईट प्रकरणातील डिलेज देखील बोलत आहोत या मार्गावरील जास्तीत जास्त डिलेज किती आहे चला तर काही नोटिशीज चा परिचय देऊ म्हणून आम्ही विशिष्ट नेट विचार करतो आम्ही त्याला नेट असे म्हणतो स्त्रोत नोड आम्ही त्याला s 0 म्हणून नियुक्त करतो असे समजू या की n सिंक नोडची संख्या s1 to sn आहे म्हणून आम्ही आलेख परिभाषित करतो जिथे या आलेखाचे शिरोबिंदू आहेत ते बिंदू आहेत ज्यास जोडणे आवश्यक आहे तर एक हा स्रोत आहे आणि दुसरा सिंक तर आपला ग्राफ असा दिसू शकेल असे समजू हे v0 आहे हे v1 आहे हे v2 आहे येथे v3 आहे असे समजू येथे v4 आहे असे समजू तर हा स्रोत आहे आणि हे 4 सिंक आहेत आता आम्ही त्यांना काही मार्गांनी कनेक्ट केले पाहिजे ही आपली आवश्यकता आहे याव्यतिरिक्त आम्ही एज चे काही वेईटस देखील परिभाषित करीत आहोत एक शिरोबिंदू vi आणि vj दरम्यान एक एज आहे म्हणून ही e vi vj vi आणि vj मधील एज दर्शवते आणि आम्ही एजचे वेईटस परिभाषित करू शकतो त्या काठाचे वेईटस vi आणि vj दरम्यानच्या रूटिंगच्या कॉस्ट दर्शवेल उदाहरणार्थ आपण येथे v3 आणि v4 दरम्यान सांगूया हे एक संभाव्य कनेक्शन असू शकते तर त्यांच्यातील वेईटस याची किंमत दर्शवेल v2 आणि v3 दरम्यान कनेक्शनचे असे असू शकते म्हणून जेव्हा आपण आलेखाबद्दल बोलतो म्हणजे आपण असे गृहित धरू की v2 आणि v3 दरम्यान एज असेल तर तेथे v3 आणि v4 दरम्यान एक एज आहे तेथे इतर एज असू शकतात तसेच संभाव्य शिरोबिंदूंच्या कोणत्याही जोडी दरम्यान एज असू शकते म्हणून मी काही एज दर्शवित आहे म्हणून या प्रत्येक एजचे वेईटस हे दर्शविते की या 2 जोड्यांशी शिरोबिंदू जोडणार्या मार्गाची किंमत किंवा डिलेज किती असेल हे निश्चितपणे वायर लेंग्थसनुसार आणि RC डिलेज आणि इतर पॅरासिटिक प्रभाव फाईन प्रतिरोधक आणि कॅपेसिटिव्ह प्रतिरोधक आणि कॅपेसिटिव प्रभाव यावर देखील निर्धारित करेल किंवा निश्चित करेल तर माझा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आलेखाच्या बाबतीत पॉईंट्सचा एक संच जोडण्याविषयी बोलत असाल तेव्हा आपल्याला पाहिजे ते म्हणजे एक ट्री आहे एक विस्तृत ट्री आहे आता पुन्हा पाहूया हे स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण घेऊ समजू माझ्या कडे पुन्हा शिरोबिंदूचा संच आहे ते आहे मी फक्त काही दर्शवित आहे तर आम्ही एक ट्री परिभाषित करतो एक ट्री पहा काय ग्राफ आहे आलेख म्हणजे काही किनार्यांसह शिरोबिंदूंचा संच तर ट्री हा एक आलेख आहे जेथे चक्र नसतात कारण जेव्हा आपण पहात आहात की जेव्हा मी बिंदूंचा संच जोडत असतो तेव्हा असे कनेक्शन बनविण्यास काहीच अर्थ नाही जिथे मी आधीच 4 बिंदू कनेक्ट केले आहे त्याव्यतिरिक्त मी यासारखे आणखी एक कनेक्शन बनवित आहे म्हणून मी येथे एक चक्र बनविले आहे म्हणून अशा आंतरजोडणीच्या ट्रीचे चक्र ठेवण्यात अर्थ नाही कारण शेवटी आपण या मुद्द्यांना एकमेकांशी जोडण्याविषयी बोलत आहोत तर आम्हाला काय पाहिजे ट्री आणि जेव्हा आपण एका स्पंनिंग ट्री बद्दल चर्चा करता तर एक स्पंनिंग ट्री म्हणजे काय एक स्पंनिंग ट्री असे ट्री आहे जे सर्व शिरोबिंदूंना व्यापते तर या आलेखसाठी बरीचशी स्पंनिंग ट्रीे असू शकतात एक शक्य स्पंनिंग ट्री हे असू शकते सर्व प्रकारचे शिरोबिंदू जोडण्याचा एक मार्ग म्हणजे कोठेही सायकल नसते कारण इंटरकनेक्शन नेटवर्कसाठी सायकलचा कोणताही अर्थ नाही आता या स्पंनिंग ट्री संदर्भात म्हणून या आकृत्यामध्ये मी एक स्पंनिंग ट्री दर्शवित आहे स्पंनिंग ट्री च्या संदर्भात आपण या स्पंनिंग ट्री स T म्हणू आम्ही 2 संज्ञा परिभाषित करतो एक म्हणजे स्पंनिंग ट्री ची रेडिएस आणि इतर स्पंनिंग ट्रीची किंमत आहे आता आपण पहाल की हे बिंदू काही अचूक समन्वयांमध्ये 2 मितीय ग्रिड वर स्थित असतील तर आपण काही वेईटस देखील परिभाषित करू शकतो आता आपण v0 v1 दरम्यानचे वेईटस W 01 असे समजू या हे वेईटस W 12 आहे हे वेईटस W 23 आणि W 24 आहे तर ही वेईटस प्रत्यक्षात सूचित करतात की वायर्सच्या या परस्पर जोडणी क्षेत्रासह किती डिलेज किंवा अनुमानित डिलेज होईल आता जेव्हा मी कॉस्ट बद्दल बोलतो कॉस्टचा अर्थ असा होतो की आपण एकूण वेईटस मोजू शकता या स्पंनिंग ट्री च्या वेईटस बेरीज समजा हे स्पॅनिंग आहे हे कनेक्ट करण्याच्या प्रयत्नात आहे या संदर्भात हे एक स्पंनिंग ट्री आहे म्हणून जर मी ही किंमत मोजावी लागणार्या सर्व वेईटस बेरीज घेतली तर ही एक घटक किंमत आहे आणि दुसरे ज्याला आपण रेडिएस म्हणतो कुठल्याही शिरोबिंदूमधील रेडिएस म्हणजे सर्वात वाईट अंतर आता v1 आणि v3 मधे शिरोबिंदू v1 आणि v3 मधे W12 अधिक W23 अंतर किती असेल हे डिलेज अंदाज डब्ल्यू 12 अधिक डब्ल्यू 23 असेल v0 आणि v3 दरम्यान डिलेज काय असेल ते सांगा 0 1 1 2 2 3 अशा प्रकारे आपण शिरोबिंदूच्या प्रत्येक जोडी मधील अंतर किंवा डिलेज याचा अंदाज लावू शकता रेडिएस म्हणून परिभाषित केलेल्या जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपण जोडी डिलेज म्हणू शकता हे रेडिएस म्हणून परिभाषित करेल आपण या दोन्ही महत्त्वाच्या पहा किंमत मला सांगेल की माझे एकूण कनेक्टिंग वायर लेंग्थस किती असेल याचा अर्थ परस्पर कनेक्शन क्षेत्राच्या दृष्टीने माझी किंमत आणि हे रेडिएस मला सांगते की जास्तीत जास्त जोडी किती डिलेज होईल याचा अर्थ असा की या स्पंनिंग ट्रीचा सर्वात लांब मार्ग जी आपल्याला सांगेल की जर v0 वर सिग्नल ट्रान्सिशन असेल तर त्या सिग्नलच्या ट्रान्सिशन्स इतर नोड पर्यंत पोहोचण्यासाठी किती डिलेज होईल किंवा किती टाईम लागेल तर त्यातील जास्तीत जास्त माझ्या नेटचा जास्तीत जास्त डिलेज ठरवेल तर आपण येथे रेडिएस आणि किंमत निश्चित करीत आहोत रेडियस सर्वात लांब जोडीनुसार सोर्सिंग मार्गाची लेंग्थस आहे आणि एकूण लेंग्थसचे वेईटस हे या स्पंनिंग ट्री तील काही एज आहे तर आपल्याकडे फक्त एकच निरीक्षण आहे जेव्हा आम्ही स्त्रोताच्या आणि सिंकच्या दरम्यान असलेल्या कोणत्याही शिरोबिंदू दरम्यानच्या वायरच्या लेंग्थसबद्दल बोलतो या वायरची लेंग्थस देखील काही प्रमाणात डिलेज करण्याचे प्रकार आहे कारण वायर सामान्यत डिलेज जास्त लांब असतो परंतु इतर समस्या देखील आहेत कारण आपणास माहित आहे की पॅरासिटिक प्रतिकार क्षमता असू शकतात म्हणूनच फक्त वायरमुळेच वायर लेंग्थस काही इतर शेजारी परिणाम देखील येऊ शकतात पण साधारणपणे वायर लेंग्थस बोलणे डिलेज एक उपाय आहे म्हणूनच जसे आपण आधी पाहिल्याप्रमाणे पारंपारिक राउटिंग अल्गोरिदम असल्यामुळे वायर्सची लेंग्थस कमी करणे हे आमचे ध्येय आहे म्हणून आम्ही असे म्हणू शकतो की हे सहजतेने रेडिएस आणि किंमत दोन्ही कमी करावे परंतु आपण नंतर थोड्या काळाने एक उदाहरण घेऊ ते पाहतील की आपण एकाच टाईमी रेडिएस आणि कॉस्टला अनुकूल करू शकत नाही ते काही अर्थाने परस्पर विरोधी आहेत रेडिएस कमी करत आपण असे म्हणू शकतो की हे एका स्पंनिंग ट्रीचे आहे म्हणजे ट्री पसरत नाही ट्री बर्यापैकी कॉम्पॅक्ट आहे रेडिएस किमान आहे मला असे म्हणायचे आहे की आपण कमीत कमी किंमत म्हणू शकता म्हणजे माझ्याकडे एक ट्री आहे ज्याचे एकूण वेईटस खूपच हलके आहे एजची एकूण किंमत कमी आहे तर आम्ही ट्रेडऑफची व्याख्या करीत आहोत ट्रेडऑफ म्हणजे अत्यंत परिस्थितीत आपण 2 वेगवेगळ्या प्रकारची ट्रीे ठेवू शकतो म्हणून प्रथम प्रकारचे ट्री एक आहे ज्यास किमान रेडिएस आहे म्हणजे ते पसरत नाही कालावधीच्या तुलनेत हे लहान आहे ट्रीच्या कोणत्याही शिरोबिंदू दरम्यान रेडिएस कमीतकमी कमी असते तर तेथे एक शास्त्रीय अल्गोरिदम आहे ज्याला डिजकस्ट्राDijkstra's अल्गोरिदम म्हणतात या अल्गोरिदमचा उपयोग कमीतकमी रेडिएस स्पॅनिंग ट्री शोधण्यासाठी केला जाऊ शकतो कारण आपल्याला दिजेख्साDijkstra'sचा अल्गोरिदम काय करतो हे पाहताच आलेख दिल्यास कोणत्याही शिरोबिंदू दरम्यान कमीतकमी अंतराचा मार्ग सापडतो जसे आपण असे म्हणू या की माझ्याकडे असा आलेख आहे काही शिरोबिंदू आहेत समजा माझ्याकडे आलेख आहे तर प्रत्येक एजवर काही प्रमाणात वेईटस असेल प्रत्येक एज काही वेईटस असेल हे खर्चाचे एक उपाय आहे आता डिजकस्ट्राDijkstra'sचे अल्गोरिदम काय म्हणते की कोणत्याही शिरोबिंदू दरम्यान त्याला vi असे नाव देऊ या आपण या शिरोबिंदूला vj म्हणा हा सर्वात छोटा मार्ग शोधून काढेल सर्वात छोटा मार्ग हा आहे असे आपण म्हणू या जर सर्वात छोटा मार्ग हा असेल तर आपण या दोन्ही शिरोबिंदूंना काही नाव देऊया त्याला vm आणि vn असे नाव देऊ जर vi आणि vj मधील सर्वात छोटा मार्ग असेल तर तो अगदी लहान वाटेवरून सहज सिद्ध होऊ शकतो vi आणि vm दरम्यान हे असावे vi आणि vn हे फक्त असावे हा दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही कारण जर vn पर्यंत छोटा रस्ता असेल तर तुम्ही त्या वाटेने vj ला पोहोचू शकता म्हणूनच जेव्हा जेव्हा माझा सर्वात लहान मार्ग असेल तेव्हा सर्वात लहान मार्गाच्या सर्व शिरोबिंदू देखील लहान मार्गाच्या डिलेज समाविष्ट केल्या जातील त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपण vi आणि काही इतर शिरोबिंदू दरम्यान सर्वात लहान मार्गाचा विचार करता तेव्हा असे म्हणू या तुम्हाला वाटेल की माझा सर्वात लहान मार्ग हा असा आहे जर आपण यासारख्या सर्व छोट्या मार्गाचा समावेश केला असेल तर आम्हाला एक स्पंनिंग ट्री सापडले आहे हिरव्या आणि लाल एज पहा हे एक स्पंनिंग ट्री आहे म्हणून एखाद्या विशिष्ट स्त्रोतावरून हे स्पंनिंग ट्री आपल्याला सर्वात लहान अंतर सांगेल या प्रत्येक शिरोबिंदूपर्यंत आपल्याला सर्वात लहान अंतर देईल बरोबर आणि हे डिजकस्टाDijksta's चे अल्गोरिदम करते हे एक अतिशय प्रमाणित अल्गोरिदम आहे म्हणूनच हे मूलतः एका शिरोबिंदू पासून सुरू होते आणि काही खर्चाच्या निकषा नुसार पुनरावृत्तीपणे एक एज जोडते तर ही सर्वात कमी किंमत कोणती आहे हे शोधून काढले उदाहरणार्थ प्रारंभिक नोड vi सह प्रारंभ होते हे तपासते की vi सह दोन शिरोबिंदू जोडलेले आहेत ज्याचे वेईटस सर्वात कमी आहे समजा याकडे 5 आहे याकडे 7 आहे तर ते उचलेल आणि या नोडला भेट देईल आणि घोषित करेल की vi पासून इथपर्यंतचा हा सर्वात छोटा मार्ग आहे या मार्गाने आपण प्रत्येक चरणात पुढे जा आपण या आलेखात आणखी एक शिरोबिंदू जोडा आणि प्रक्रियेमध्ये आपण ट्री बांधा दुसर्या टोकामध्ये आपल्याकडे कमीतकमी किंमत असलेले एक ट्री असू शकते आणि तेथे प्रिम Prim's अल्गोरिदम नावाचे सुप्रसिद्ध अल्गोरिदम आहे आता प्राइमPrim's चे अल्गोरिदम काय करते हे प्रत्यक्षात कमीतकमी स्पॅनिंग ट्री तयार करते किमान स्पॅनिंग ट्री म्हणजे एक ट्री चे स्पॅनिंग असलेले ट्री जो एजचे वेईटस किमान आहे आता आम्हाला कमी खर्चाच्या ट्री मध्ये हे पाहिजे आहे म्हणून आपल्याकडे डिजक्स्ट्रDijkstra's किंवा प्रीमPrim's ट्री तयार करण्याचे दोन पर्यायी मार्ग आहेत एक तुम्हाला किमान रेडिएस देईल तर तुम्हाला किमान किंमत देईल तर परंतु एकतर मोठ्या खर्चाच्या किंवा मोठ्या रेडिएसमुळे जसे की मी नंतर थोड्या टाईमाने उदाहरण देईन अगदी ट्री त्याच्या शुद्ध अर्थाने घेणे हितावह नाही तर आपल्याला कशाची गरज आहे ही एक प्रकारची तडजोड आहे हे आपण या उदाहरणामध्ये दर्शवित आहोत आपण या उदाहरणाकडे पाहू या जेथे काही मुद्दे आहेत हा S0 स्त्रोत आहे आणि तेथे 1 2 3 4 अन्य गुण आहेत 1 2 3 4 ही सिंक आहेत म्हणून पहिल्या दोन आकृत्या त्या अनुक्रमे डिजक्राटDijkstra's आणि प्रीम Prim's अल्गोरिदम वापरुन शॉलॉव ट्रीे आणि लाइट ट्री दर्शवितात आता ही संख्या एजच्या बाजूला ते संबंधित एजची किंमत देतात या प्रकरणात हे मॅनहॅटन चे अंतर आहे जसे आपण पाहू शकता 5 म्हणजे 1 2 3 4 5 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे आपण कॉस्टची मोजणी करू शकता आणि हे ट्री आहे आपण सर्व एजची बेरीज 5 अधिक 2 अधिक 6 अधिक 7 मोजल्यास हे पाहू शकता हे 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 5 असेल ही कमी किंमत आहे एकूण किंमत येथे 20 च्या तुलनेत 13 आहे परंतु येथे अडचण अशी आहे की जोडीनुसार मार्गाची लेंग्थस S0 पासून आतापर्यंतचे सर्वात वाईट प्रकरण आहे हे 13 आहे ही रेडिएस आहे म्हणून S0 ते या नोडपर्यंतच्या तुलनेत सर्वात लांब मार्ग आहे जो केवळ 8 आहे म्हणून मी येथे आणखी एक आलेख दर्शवित आहे जो किमान रेडिएस नाही किंवा कमीतकमी किंमत नाही परंतु तो एक दरम्यानचा आहे जिथे आपल्याला रेडिएस 8 ते 13 म्हणजे 11 दरम्यान आहेत आणि किंमत 20 ते 13 दरम्यान आहे ते 16 आहे तर मग आपण असे ट्री शोधत आहोत जे असे काहीतरी आहे हे शॉलॉव ट्रीे आणि लाइट ट्री यांच्यामधील फाईन आहे तर असे बरेच अल्गोरिदम आहेत जे प्रस्तावित केले गेले आहेत आणि ते साहित्यात उपलब्ध आहेत तर एखाद्यास बाउंड्ड रेडियस बाउंड कॉस्ट अल्गोरिदम असे म्हणतात तर हे अल्गोरिदम प्रत्यक्षात आपल्याला रेडिएस आणि खर्चाची काही मर्यादा देते आणि हे एका स्पंनिंग ट्री ची हमी देते जे ती मर्यादा ओलांडणार नाही आता ही कल्पना अगदी म्हणजे मला सहजपणे सोपी म्हणायची आहे ज्या शिरोबिंदूचा आपल्याला आलेला अनुरेख आहे तुम्ही प्रथम सब ग्राफ तयार करा त्या आलेखाचा एक उपसमूह ज्यामध्ये सर्व शिरोबिंदू आणि काही एज असतील म्हणजे ट्री आणि ज्याची किंमत कमी आहे आणि लहान रेडिएस आहे मी लहान एक गुणात्मक शब्द वापरत आहे तर हे काय म्हणते आहे की या G डॅशमध्ये ट्री असणे आवश्यक नाही G डॅश सामान्य ग्राफ असू शकतो तसेच परंतु त्याची किंमत कमी आणि रेडिएस आहे मूळ ग्राफचा उपसमूह आहे तर मी या आलेखात G डॅशमध्ये एखादे ट्री बांधले आहे कारण त्याची किंमत कमी आहे आणि रेडिएस आहे तर या ट्री ला एक लहान रेडिएस आणि थोडा खर्च देखील अपेक्षित आहे आता हे ट्री ज्या प्रकारे तयार केले गेले आहे ते पॅरामीटर एपिसलन वर आधारित आहे जे एक पॉसिटीव्ह स्थिर आहे जे रेडिएस आणि कॉस्ट दरम्यान काही प्रकारचे ट्रेडऑफ निश्चित करते तर अशी कल्पना आहे की जेव्हा एपसिलोन 0 च्या बरोबरीचा असतो तेव्हा हे ट्री किमान रेडिएसचे ट्री असेल आणि जेव्हा ते खूप मोठे असेल तेव्हा ते कमीतकमी खर्चाचे ट्री बनू शकेल आपण रेडिएस आणि कॉस्टची व्याख्या कशी कराल ते हे आहे रेडिएस बद्दल मी ज्या पद्धतीने बोलत आहे त्या मार्गाने वरच्या बाजूस सर्वात लहान मार्गाच्या ट्री च्या रेडिएस मध्ये 1 प्लस एपिसलन आहे याचा अर्थ असा की मूळ मार्गाचे सर्वात लहान पथ ट्री जे काही आहे या BRBC ट्री ची परिघ तुम्हाला मिळेल ती वरच्या बाजूस असेल 1 टाईमा अधिक एपिसिल टाईम आणि एप्सिलॉनद्वारे वास्तविक 1 अधिक 2 ने कॉस्टची सीमा निश्चित केली जाईल म्हणून जेव्हा एपिसलन अनंतकडे झुकत असेल तर ही संज्ञा 0 असेल हे फक्त किंमत असेल आणि एक एपसिलोन 0 च्या बरोबरीने हे केवळ रेडिएस असेल हे फक्त 1 असेल हे म्हणून मी अल्गोरिदमच्या तपशीलांसह जात नाही परंतु कल्पना अशी आहे की या 2 दरम्यान ट्रेडऑफ तयार करणारे एक पॅरामीटर आहे आता ट्रेडऑफ आणखी एक मनोरंजक प्रकार आहे ज्याचा आपण विचार देखील करू शकता या प्राइमPrim's चे अल्गोरिदम आणि 2 टोकावरील डिजकस्ट्राDijkstra's चे अल्गोरिदम पहा एक आम्हाला किमान किंमत देते आणि दुसरे आपल्याला किमान रेडिएस देते तर प्रीमPrim's आणि डिजकस्ट्राDijkstra's च्या दरम्यान आम्ही थेट करार किंवा ट्रेडऑफ का करू शकत नाही तर ही पद्धत त्याबद्दल बोलते आपण पहात असलेले निरीक्षण येथे आहे की हे प्राइमचे आणि डिजकस्ट्राचे आहे जरी ते भिन्न अल्गोरिदम असले तरी त्यांचे कार्य करण्याची पद्धत अगदी समान आहे दोन्ही अल्गोरिदम हळूहळू सिंकच्या सेटवरून ट्रीचे बांधकाम करण्याचा प्रयत्न करतात त्याची सुरुवात सुरुवातीस फक्त स्त्रोत नोड असलेल्या ट्रीपासून होते आणि प्रत्येक टप्प्यावर S मधून एक नोड जोडते आणि ट्री क्रमाने तयार होते फरक फक्त इतकाच आहे की जोडण्यासाठी नोडची किंमत काही खर्च कार्यावर आधारित आहे आणि हे मूल्य मूल्य आपल्याला सांगेल की पुढील नोड म्हणजे स्पॅनिंग ट्रीत आम्ही समाविष्ट केलेला उमेदवार ज्याप्रमाणे आपण नोड्स जोडत आहात एक एक करून म्हणूनच जर तुम्ही त्याकडे पाहिले तर प्राइमच्या अल्गोरिदममध्ये वेईटस कार्य करते प्रत्येक चरणात आपण फक्त एक शिरोबिंदू जोडू जसे की j सिंक sj आहे आणि si हे आणखी एक नोड आहे आपण फक्त एक शिरोबिंदू जोडा जसे si आणि sj ची किंमत कमी आहे हे माझे कॉस्ट फंक्शन आहे आलेख दिल्यास मी एक शिरोबिंदू जोडण्याचा प्रयत्न करीत आहे की इतर कोणत्याही शिरोबिंदूपासून त्याचे अंतर कमीतकमी कमी आहे स्त्रोत शिरोबिंदूपासून नाही ते म्हणजे प्रिम्सचे अल्गोरिदम विद्यमान अर्धवट ट्री च्या कोणत्याही शिरोबिंदूद्वारे हे शक्य आहे आणि मी आणखी नोड sj जोडत आहे म्हणून मी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे मी si निवडण्यासाठी आहे ज्यासाठी si S किंमत कमीतकमी आहे आणि डिजकस्ट्राची अल्गोरिदम येथे आम्ही मूळ स्त्रोत s0 च्या संदर्भात या sj ची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत जेव्हा जेव्हा आम्ही एखादी एज जोडतो sj ची किंमत ही s0 ते si ची अधिक किंमत असते आणि s ते sj ची किंमत ही डिजक्रास्ट्राची असते तर हे फक्त 2 संयोजन पहा किंवा ट्रेडऑफ म्हणतो की आपण घटक गामा जोडून कॉस्टचे कार्य सुधारित करा फक्त गॅमाला किंमत s0 si sj आणि अधिक कॉस्टत लिहा तर आपण पाहू शकता की आपले पॅरामीटर गॅमा 0 च्या बरोबरीचे आहे तर कॉस्टचे कार्य प्रीमच्या अल्गोरिदमसारखेच आहे आणि जर गामा 1 च्या बरोबरीने असेल तर ते डिजकस्ट्राच्या अल्गोरिदमसारखेच आहे आणि 0 ते 1 दरम्यानचे कोणतेही मूल्य हे ट्रेडऑफचे प्रतिनिधित्व करते म्हणून जर ते 0 च्या जवळ असेल तर 0 च्या जवळचे म्हणजे ते प्राइमच्या अगदी जवळ असेल जर ते 1 च्या जवळ असेल तर ते Djkstra च्या जवळ असेल तर आपल्याकडे असे ट्रेडऑफ असू शकते हेच मी गामाच्या बरोबरीसाठी 0 प्राइमच्या अल्गोरिदम सारखे आहे 1 च्या बरोबरीचा गॅमा तो डिजक्राच्या अल्गोरिदम बनतो परंतु त्यामध्ये एक ट्रेडऑफ आहे तर इथे फक्त एक उदाहरण दाखवले आहे 25 च्या बरोबरीच्या गॅमासाठी एका विशिष्ट उदाहरणार्थ आपल्याला असे एक ट्री मिळते परंतु आपण 0 75 च्या बरोबरीने गॅमाचे मोठे मूल्य घेतल्यास आपल्याला असे एक ट्री मिळते गामाचे कमी मूल्य असल्यास ते कमीतकमी पसरलेल्या ट्री सारखे होते परंतु गामाचे अधिक मूल्य ते कमीतकमी रेडिएसच्या ट्री सारखे होते या तुलनेत हे ट्री कमी पसरलेले दिसते आहे तर आणखी काही पॅरामीटर्स देखील वापरली जाऊ शकतात मल्टीपिन पिन बहुतेक पिन मल्टी नेट आहेत की नाही हे मल्टी पिन नेटसाठी आवडत असेल तर कमीतकमी टाईम लागणारा हा सिंक आम्ही सिंकला गंभीर सिंक म्हणून ओळखतो तर आपण येथे काय म्हणत आहात ते म्हणजे आम्ही एका राउटिंग ट्रीचा विचार करीत आहोत जे गंभीर सिंक माहितीचा विचार करीत नाही जर आपण हे केले तर आम्ही कदाचित असे ट्रीे तयार करीत आहोत जिथे काही गंभीर भाग अद्याप शिल्लक आहेत काही स्लॅक नकारात्मक होऊ शकते ज्यामुळे टाईमेच्या कामगिरीमध्ये एकूणच र्हास होऊ शकते तर येथे स्त्रोत कमी करणे विहिर होण्यास डिलेज म्हणजे आम्ही गंभीर सिंकचा मागोवा ठेवत आहोत आणि त्यापैकी कोणते बुडणे गंभीर आहेत हे ध्यानात ठेवून आम्ही पुनरावृत्ती ट्रीवर नोड्स जोडत आहोत येथे जसे आपण एक गंभीर घटक परिभाषित करीत आहोत प्रत्येक सिंक सीसाठी अल्फा 1 म्हणा तर ज्या सिंक गंभीर आहेत त्यांचे अल्फा 1 चे उच्च मूल्य असेल आणि आम्ही ट्री ची केवळ किंमतच मोजत नाही आहोत एज खर्चाची बेरीज परंतु अल्फा 1 ने एज कॉस्टद्वारे गुणाकार केला तर जे एज गंभीर आहेत त्यांचे या एकूण सारांशात मोठे योगदान आहे तर ही मूलभूत कल्पना आहे तर जर आपण हा निकष कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप तुमचे सिंक जे गंभीर आहेत ते आपोआपच खालच्या एज कॉस्ट सह इतर नोडशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतील जसे की एकूण बेरीज कमी केली जाईल त्याचप्रमाणे आपण एक गंभीर सिंक स्टीनर ट्री ह्युरिस्टिक असू शकता तर येथे हे काय करते ते प्रथम गंभीर सिंक वगळता किमान किंमत स्टीनर ट्री तयार करते समजा की सिंगल क्रिटिक सिंक sc आहे तो प्रथम क्रिटिकल सिंक वगळता स्टेनर ट्री तयार करतो त्यानंतर अस्तित्वात असलेल्या ठिकाणी जोडण्यासाठी काही आनुवंशिकता वापरते येथे 3 आनुवंशिकता प्रस्तावित आहेत एक स्रोत हा आहे की आपण थेट s0 स्त्रोतास sc कनेक्ट करा दुसरा म्हणतो तुम्ही अस्तित्वात असलेल्या ट्री शी sc कनेक्ट करू शकणार्या सर्वात कमी वायरची ओळख करुन द्या जेणेकरून वायरची एकूण लेंग्थस अद्याप कमीतकमी होईल त्याला मोनोटोन प्रॉपर्टी म्हणतात आणि तिसरा म्हणते आपण सर्व शक्य कनेक्शनचा प्रयत्न करा त्या ट्रीाच्या T0 मधील सर्व संभाव्य बिंदूंशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि या प्रत्येकासाठी आपण डिलेज कमी करण्यासाठी शोधण्यासाठी टाईम विश्लेषण करता म्हणून ते वापरा तर इतर पद्धती देखील यासारख्या आहेत ज्या आवश्यक टाईमेचा वापर करतात म्हणून अशा प्रकारच्या काही गोंधळांची गणना करण्याचा आणि हे कमी करण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी या तपशील मध्ये जात नाही तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत आम्ही काही टाईमेनुसार ड्रिव्हन जाणार्या मार्गनिर्देशांची रणनीती आणि तंत्रे पाहिल्या आहेत ज्यांचा वापर टाईमेच्या अडचणी लक्षात ठेवण्यासाठी राउटिंग टप्प्यात केला जाऊ शकतो किंवा त्यांचे उल्लंघन होत नाही